शुभ दुपार

आता एस्टिमेशन टेक्निक चा उर्वरित भाग पाहू बरंयेथे आपण वेगवेगळ्या एस्टिमेशन टेक्निकची टेक्सानॉमि पाहू तर टेक्सानॉमिचा एक प्रकार पाहू अस्तित्त्वात असलेल्या एस्टिमेशन पद्धतीचे टेक्सानॉमि पाहू एस्टिमेशन टॉप डाउन किंवा बॉटम अप असू शकते तर त्या ऍक्टिव्हिटी वर आधारित किंवा अनॅलिटीकल असतात आणि नंतर एस्टिमेशन टेक्निक पॅरामीट्रिक किंवा अल्गोरिदम मॉडेल असू शकते उदाहरणार्थ पुढील क्लास मध्ये आपण फंक्शन पॉईंट पाहणार आहोत मग एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक हि मेथड एक्स्पर्ट जजमेंट ची दुसरी कॅटेगरी आहे येथे आपण विविध एस्टिमेशन चा अंदाज सुरवातीपासून एस्टिमेशन प्रक्रिया सुरू करतो त्याच्या नावा प्रमाणे समानता सूचित करते की एखादा प्रोजेक्ट कसा अनुरुप आहे हे विद्यमान प्रोजेक्ट प्रमाणेच आहे मग आम्ही आवश्यक पॅरामीटर्स चे एस्टिमेशन करू शकतो हे सामान्यपणे केस आधारित असतात आणि ते तुलनात्मक तत्त्वावर आधारित असते आणि आणखी एक पद्धत म्हणजे प्राईस टू विण चला प्राईस टू विण पद्धत सुरू करू या ती काय म्हणते प्रोजेक्ट किंमत म्हणजे ग्राहक त्याच्यावर जे काही खर्च करतात तर यानुसार खर्च किंवा अंदाजित प्रोजेक्ट खर्च म्हणजे ग्राहकाने त्यावर केलेला खर्च तर प्रोजेक्टची किंमत म्हणजे ग्राहक प्रोजेक्टवर जो काही खर्च करु शकतात आणि येथे फायदे म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल हे अगदी शक्य आहे तेथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळेल आणि तोटे असे कि किंमत हि वर्क प्रमाणे नसते तर कोणते कार्य केले जाईल ज्याची किंमत हि वर्क प्रमाणे असेल तर येथे एकतर ग्राहकास त्याची इच्छित सिस्टम मिळणार नाही किंवा काय होईल जर ग्राहकाने जास्त पे केले कारण काम कमी आहे आणि त्या बदल्यात अपेक्षेपेक्षा अधिक देईल तर हा दृष्टिकोन अगदी अनएथिकल आणि अनबिझनेस सारखा वाटू शकतो कारण आपण पाहिले आहे की त्यांची किंमत आवश्यक असलेल्या कामा प्रमाणे नाही तर हे अंदाजे अनएथिकल आणि अनबिझनेस असल्याचे दिसते तथापि जेव्हा कामाच्या डिटेल माहितीची कमतरता असते तेव्हा ही पद्धत एकमेव योग्य धोरण असू शकते तर आता सर्वात नैतिक दृष्टिकोन कोणता आहे ते पाहूया प्रोजेक्टची किंमत साधारणपणे या बाह्य रेखा प्रस्तावाच्या आधारे आणि विकास खर्चाद्वारे ठरवली जाते तर डेव्हलपर ला बाह्य रेखा प्रस्तावाच्या आधारे आणि विकास खर्चाद्वारे आणि क्लायंटस दरम्यान सहमती दर्शविली जाते तर यासाठी नैतिक आणि डिटेल तपशील नेगोशिएटे किंवा इवोल्युशनरी अँप्रोच सिस्टिम डेव्हलपमेंट साठी वापरला जाऊ शकतो तर प्रोजेक्ट नियोजनासाठी कोणत्या पॅरामीटर्स चे एस्टिमेशन केले जाईल आम्हाला प्रयत्नांचा किंवा अप्रत्यक्ष रित्या किंमत आणि कालावधीचा एस्टिमेशन करणे आवश्यक आहे परंतु समस्ये च्या वर्णना तून थेट प्रयत्न किंवा खर्च किंवा कालावधीचा एस्टिमेशन करणे खूप कठीण आहे मग आपण काय करावे प्रयत्न आणि कालावधी ते प्रोजेक्टाच्या साईझाच्या अनुसार मोजले जाऊ शकतात जे एक अप्रत्यक्ष मेट्रिक आहे आणि प्रोजेक्ट साईझ ज्याचे आपण एलओसी म्हणजेच लाईन्स ऑफ कोड किंवा एफपी जे फंक्शन पॉईंट आहे त्याचा वापर करून मोजू शकतो तर पाहूया आम्ही प्रोजेक्टची साईझ प्रयत्न आणि खर्चाचा कालावधी वरून थेट एस्टिमेशन केले जाऊ शकत नाही आम्हाला एखादे साईझ वापरायचे आहे आम्हाला एस्टिमेशन काढण्यासाठी प्रोजेक्ट साईझ आणि नंतर प्रयत्न आणि कालावधी वापरावे लागेल तर साईझ हे कामाचे मूलभूत परिमाण आहे याच्या आधारावर आपण प्रयत्न आणि कालावधी यासारख्या इतर पॅरामीटर्स चे एस्टिमेशन लावू शकतो तर हे साईझ च्या एस्टिमेशन वर आधारित आहेसाईझ एस्टिमेशन च्या आधारे दोन पॅरामीटर्सचे एस्टिमेशन केले जाऊ शकते ते म्हणजे प्रयत्न आणि कालावधी आहेत म्हणून प्रयत्न सर्व साधारणपणे पर्सन मंथ असे मोजले जाते मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की पर्सन मंथ प्रयत्न हे पर्सन मंथ नुसार मोजले जातात पर्सन मंथ कसे डिफाइन केले जाते एक पर्सन मंथ म्हणजे एका महिन्यात एका पर्सन ने किती प्रयत्न केले असे डिफाइन केले जाते एक पर्सन मंथ म्हणजे एका महिन्यात एका पर्सन ने किती प्रयत्न केले म्हणून आपण येथे या गोष्टीची गणना करू शकतो तर आपण पर्सन मंथ व्यक्ती नुसार डिफाइन करू शकतो आम्ही प्रयत्नांचे परिमाण मोजू शकतो म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितल्या प्रमाणे आम्हाला प्रथम साईझ मोजावी लागेल त्यानंतर आम्ही प्रयत्न आणि कालावधी मोजू शकतो मग साईझ काय आहे हे केले जात असलेल्या कामाचे एक परिमाण आहे तर प्रोजेक्ट साइज ही प्रोब्लेमच्या कॉम्प्लेक्सिटी मोजण्याचे परिमाण आहे प्रोजेक्ट साईझ हि प्रोब्लेमच्या कॉम्प्लेक्सिटी मोजण्याचे एक परिमाण मानले जाऊ शकते कोणत्या दृष्टीने प्रयत्नांच्या दृष्टीने आणि उत्पादनास विकसित करण्यासाठी लागणारा वेळ प्रोजेक्ट साईझ मोजण्यासाठी दोन मेट्रिक्स लोकप्रिय पणे वापरली जातात मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की एक एलओसी आहे किंवा चांगल्या टर्म्स मध्ये सोर्सेस लाईन्स ऑफ कोड आणि दुसरे म्हणजे फंक्शन पॉईंट किंवा एफपी तर एसएलओसी ही संकल्पनात्मक दृष्टीने सोपी आहे फक्त आपल्याला कोडच्या ओळी मोजाव्या लागतील आम्हाला कोडच्या सोर्स लाइन्स मोजल्या पाहिजेत ही संकल्पना अगदी सोप्या आहेत परंतु एफपी आजकाल एसएलओसीपेक्षा अधिक अनुकूल आहे आम्ही पाहू की एसएलओसीच्या अनेक कमतरता आहेत म्हणूनच आजकाल लोक एसएलओसीपेक्षा एफपी वापरत आहेत हे एसएलओसीपेक्षा अधिक पसंती आहे कारण एसएलओसीच्या बर्याच कमतरतेमुळे आपण काही मिनिटांनंतर चर्चा करू एसएलओसीच्या कमतरता काय आहेत तर लाईन्स ऑफ कोड म्हणजे लाईन्स ऑफ कोड काय आहे मुळात जेव्हा लाईन्स ऑफ कोड प्रस्तावित केले तेव्हा प्रोग्रॅम्स हे कार्ड वर टाईप केले जात एक लाईन एका कार्डवर तर पूर्वी लोक पंच कार्ड वापरत होते त्या काळात लाईन्स ऑफ कोड प्रस्तावित केले तर जेव्हा लोक कार्डवर पंच कार्डवर प्रोग्राम टाइप केले जात असत तेव्हा ते प्रस्तावित होते तर जेव्हा जावा मधील स्टेटमेन्ट अनेक लाईन्स घेतात पसरविते किंवा एका ओळीत अनेक स्टेटमेंट्स येतात तेव्हा काय होते लाईन्स ऑफ कोड ची ही कमतरता पहा तर हे लक्षात ठेवून विकसित केले गेले होते की कार्ड साठी फक्त एक लाईन किंवा होय एक लाईन एंटर केली जाऊ शकते हे मेट्रिक अर्थपूर्ण होते परंतु जेव्हा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषेतील हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आल्या आणि जावा सारख्या काही केसेस मध्ये हे स्टेटमेंट अनेक लाईनमध्ये विस्तारतात किंवा एका लाईन मध्ये आपण स्टेटमेंट्स वाढवू शकता नंतर लाईन्स ऑफ कोड कदाचित प्रोग्राम साईझ मोजण्यासाठी योग्य मेट्रिक असू शकत नाही तर त्याचप्रकारे कोणते प्रोग्राम्सला सिस्टमचा भाग म्हणून मोजले पाहिजे तर सिस्टमचा एक भाग म्हणून कोणते प्रोग्राम्स मोजले जातील उदाहरणार्थ जीयूआय तर ही फंकशनल रिक्वायरमेंट नाही परंतु जीयूआय डिझाईन करण्यासाठी लिहिलेली स्टेटमेंट्स ही या सिस्टिम चा भाग मानली पाहिजेत त्याचप्रमाणे बिल्ट इन क्लासेस जे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रदान केले जातात तर ते मूल्य म्हणून मोजले जाऊ शकतात की एलओसी आपण विकसित करीत असलेल्या यंत्रणेचा भाग म्हणून त्यांची गणना केली जाईल तर या मर्यादांपैकी काही आहेत आपण म्हणू शकता आणि किंवा म्हणूनच लाईन्स ऑफ कोड या सर्व प्रकारच्या आधुनिक अँप्लिकेशन करिता योग्य मेट्रिक असू शकत नाहीत सुरुवातीला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये केवळ कोड लिहिणे समाविष्ट असते परंतु आता डेव्हलप करताना अनेक गोष्टी शक्य आहेत किंवा कोणतीही सिस्टिम किंवा प्रोजेक्ट डेव्हलप करताना बर्याच गोष्टी केल्या जातात तर लाईन्स ऑफ कोड मध्ये आम्ही एलओसी सारख्या शब्दाचा वापर करतो ते लाईन्स ऑफ कोड चे प्रतिनिधित्व करणार आहोत केएलओसी किलो लाईन्स ऑफ कोड दर्शवितात केएसएलओसी म्हणजे कोडच्या हजारो सोर्स लाइन आणि एनसीकेएसएलओसी म्हणजे नवीन किंवा बदललेले केएसएलओसी लाईन्स ऑफ कोड काय ते पूर्णपणे नवीन आहेत किंवा ते बदलले आहेत तर ही संज्ञा आहेत तर या मेट्रिक लाइन ऑफ कोडे मध्ये वापरली जातात तर आता आपण काही गोष्टी सांगू या ज्या एलओसीच्या बाबतीत योग्य आहेत प्रोग्रामर लोवर लेव्हल लँग्वेजेज वापरून अधिक उत्पादक होईल स्पष्टपणे तर जर लोवर लँग्वेजेस असेल तर लँग्वेजेजची लेव्हल लोवर असेल उदाहरणार्थ आपण असेंब्ली लेव्हल लँग्वेजेस म्हणाल वगैरेमग त्याची साईझ काय होईल ते कमी होईल प्रोग्रामर एका सूचनेमध्ये बर्याच गोष्टी साध्य करू शकतो म्हणूनच लोवर लेव्हल लँग्वेजेस मुळे प्रोग्रामर अधिक प्रॉडक्टिव्ह होतो केवळ काही वाक्ये वापरण्यामुळे आपण बरेच काम पूर्ण करू शकतो आणि त्याचप्रमाणे जे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे त्याच कार्यक्षमतेस लो लेव्हल लँग्वेज मध्ये अंमलबजावणी साठी अधिक कोड लागतो तर हाय लेव्हल लँग्वेज मध्ये नाही समान कार्यक्षमता साठी उच्च हाय लेव्हल लँग्वेज पेक्षा लो लेव्हल लँग्वेज मध्ये अंमलबजावणी साठी अधिक कोड लागतो तर जितके अधिक व्हर्बोज असेल तितका प्रोग्राम उत्पादन क्षमता वाढवेल तर जर अधिक व्हर्बोज असेल तर अधिक व्हर्बोज प्रोग्रामरची उत्पादनक्षमता जास्त असेल लाईन्स ऑफ कोड वर आधारित उत्पादकता मोजणे असे सूचित करते की प्रोग्रामर जे वर्बोज कोड लिहितात त्या प्रोग्रामरंपेक्षा अधिक उत्पादक असतात जे फक्त कॉम्पॅक्ट कोड लिहितात कारण तो काय वापरत आहे हे अधिक वर्बोज वापरत आहे तर म्हणूनच लाईन्स ऑफ कोड अधिक असतील तर असे म्हणतात की लाईन्स ऑफ कोड वर आधारित उत्पादकता मोजणे असे सूचित केले जाते की प्रोग्रामर जे वर्बोज कोड लिहित आहेत ते कॉम्पॅक्ट कोड लिहिणारे प्रोग्रामरंपेक्षा अधिक उत्पादक आहेत लाईन्स ऑफ कोडसाठी हे आणखी एक काउंटर इंटुटीव्ह आहे आता आपण लवकरच एसएलओसीच्या काही प्रमुख उणीवा पाहू साईझ कोडिंग स्टाईल प्रमाणे भिन्न असू शकतात तर भिन्न प्रोग्रामर भिन्न कोडींग स्टाईलचे अनुसरण करू शकतात आणि कोडिंग स्टाईल भिन्न असल्यास साईझ भिन्न असेल त्याचप्रमाणे हे एलओसी केवळ कोडिंग ऍक्टिव्हिटीज वर लक्ष केंद्रित करते इतर कोणतीही ऍक्टिव्हिटीज वर नाही कारण आपल्याकडे सॉफ्टवेअर विकसित करताना आपल्याला कदाचित रिक्वायरमेंट अनॅलिसिस करावे लागेल आपल्याला डिझाइन करावे लागेल आपल्याला टेस्टिंग करावी लागेल आणि इतर परंतु हे एलओसी यासाठी आपण काही प्रयत्न करीत आहात रिक्वायरमेंट अनॅलिसिससाठी कोडींगसाठी किंवा टेस्टिंगसाठी किंवा डिझाइनसाठी आपण काही प्रयत्न करीत आहात परंतु केवळ कोडिंग ऍक्टिव्हिटीज एलओसी विचारात घेत नाही हे कोडच्या गुणवत्तेसह आणि कार्यक्षमतेसह फारच कमी संबंधित आहे तर कोडची गुणवत्ता काय असेल कोडची कार्यक्षमता काय असेल तर एलओसी त्यांच्याशी अगदीच कमी कोरिलेट करते आपण हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरत असल्यास हाय लेव्हल वरील प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या कोडचा पुन्हा उपयोग वगैरे कारण असेम्बली लँग्वेजेसच्या प्रोग्रामिंग मध्ये अगदी थोड्या स्टेटमेंट ने केले जाऊ शकते परंतु हाय लेव्हल लँग्वेजेस साठी आपण आणखी काही स्टेटमेंट वापरू शकता तर हे हाय लेव्हल लँग्वेजेस प्रोग्रामिंग लँग्वेजेसंना दंड देते त्याचप्रमाणे आपण कोड वापरत असल्यास आपण या कोडचा पुनर्वापर करत असल्यास आपण पुन्हा वापरत असाल तर याचा अर्थ असा की आपण पुन्हा डेव्हलप करत आहात आणि परत आपण वापरत आहात तर नंतर हे देखील यास दंड देते आपण कोड पुन्हा वापरत असल्यास साईझ अचूकपणे करेक्ट होऊ शकत नाही तर या एसएलओसीच्या काही उणीवा आहेत तर प्रोजेक्टच्या सुरूवातीस समस्येच्या वर्णना तून एस्टिमेशन काढणे अन्य अडचणी सारखे आहे जर आपल्याला नुकतेच एसआरएस डाक्युमेंट सारख्या समस्येचे वर्णन दिले गेले असेल तर एस्टिमेशन करणे फारच अवघड आहे कदाचित साईझ किती आहे किंवा अगदी सुरवातीची प्रोजेक्ट सुरूवातीस आपल्याला अचूक एस्टिमेशन येऊ शकत नाही याचा एकमेव मार्ग म्हणजे अंदाज करून एस्टिमेशन करणे आणि हे प्रोजेक्टाच्या नियोजनासाठी उपयुक्त नाही म्हणूनच हे एलओसी प्रोजेक्ट नियोजनासाठी फारसे उपयुक्त नाही मी फक्त तुम्हाला आधीच सांगितले आहे ते फक्त कोड मेजर म्हणून वापरले जाते आपले रिक्वायरमेंट अनॅलिसिस किंवा डिझाइन किंवा टेस्टिंग दरम्यान आपण कोणते प्रयत्न करीत आहात हे मोजण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही तसेच ते प्रोग्रामर वर अवलंबून आहे कारण वेगवेगळे प्रोग्रामर प्रोग्राम वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात तर बर्याच लाईन्स ऑफ कोड भिन्न असतात म्हणून ते प्रोग्रामर वर अवलंबून असतात आणि ते स्ट्रक्चरल किंवा लॉजिकल कॉम्प्लेक्सिटीचा विचार करत नाहीत हे फक्त लेक्सिकल आणि शाब्दिक कॉम्प्लेक्सिटीचा विचार करते ते प्रोग्रामची स्ट्रक्चरल किंवा लॉजिकल कॉम्प्लेक्सिटीचा विचारात घेत नाही एसएलओसी सह अजूनही काही अडचणी आहेत जसे की एसएलओसी प्रोग्रामिंग पद्धती आणि टूल्स मधील वेगवान बदलांमुळे अम्बिग्युऊस होऊ शकते तर प्रोग्रामिंग पद्धती आणि लँग्वेजेस आणि टूल्समध्ये बदल झाल्यामुळे एसएलओसी अम्बिग्युऊस होते लँग्वेजेस मध्ये पण बरीच प्रगती आहे हे पहा तर वेगवेगळ्या लँग्वेजेस येत आहेत आणि यामुळे समस्या उद्भवू शकत आहे यामुळे एसएलओसीचा एस्टिमेशन काढताना समस्या येत आहेत त्याचप्रमाणे बरीच टूल्स अशी आहेत जिथे आपण ऍटोमॅटिक सोर्स कोड तयार करू शकता तर मग हे एसएलओसी फारसे उपयुक्त ठरणार नाही जसे की आपल्याकडे आरएसए रॅशनल सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे जेथे क्लास डायग्राम पासून ऑटोमॅटिक स्केलेटल कोड जनरेट करू शकता मग एसएलओसी योग्य असू शकत नाही आणि साईझ मोजण्यासाठी ते योग्य नाही त्याचप्रमाणे कस्टम सॉफ्टवेअर आणि पुन्हा वापरण्यासाठी योग्य मेट्रिक असू शकत नाही आपण सॉफ्टवेअर कस्टमाइझ करीत असल्यास आपण एखादे कस्टमाइझ सॉफ्टवेअर डेव्हलप करीत असल्यास आणि आपण कोड रीयूज करत असाल तर एसएलओसी अम्बिग्युऊस आणि तत्सम असू शकते नवीन प्रोग्रामिंग मुळे किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स आस्पेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स फीचर ओरिएंट प्रोग्राम्स यासारख्या प्रोग्रामिंग पद्धतीमध्ये काय बदल आहे ते एसएलओसी च्या केसेस आहेत एसएलओसीचा वापर करून साईझ चे अचूकपणे एस्टिमेशन केला जाऊ शकत नाही म्हणून आता प्रयत्न करण्याच्या टेक्निक बद्दल काही माहिती पाहूया आपण हे प्राइसिंग टेक्निक आधीपासूनच पाहिले आहे त्यानंतर आम्ही इतर टेक्निकबद्दल पाहू ज्या एक्स्पर्ट जजमेंट बेस्ड टेक्निक च्या मध्ये येतात येथे आपण या एक्स्पर्टना समजून घेऊया जे एक्स्पर्ट जजमेंट वर आधारीत टेक्निक आहेत जे वेटेड ऍवरेज एस्टिमेशन आणि डिलिव्हरी आहे हे बेसीक एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक आहे म्हणून जर आपण एस्टिमेशन साठी बेसीक एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक वापरत असाल तर येथे काय घडले आहे एक किंवा अधिक एक्स्पर्ट ते सॉफ्टवेअरच्या किंमतीचा एस्टिमेशन करतात एक्स्पर्टमध्ये एकमत होईपर्यंत ही प्रोसेस ची पुनरावृत्ती होते या पद्धतीचा वापर करण्याचा फायदा म्हणजे अगदी तुलनेने सोपी एस्टिमेशन आहे एक्स्पर्टना समान सिस्टमचा थेट अनुभव असल्यास ही एक अगदी तुलनेने सोपी एस्टिमेशन पद्धत आहे परंतु जर आपण डेव्हलप करत असलेल्या सिस्टमचा अनुभव त्यांच्याकडे नसेल तर एस्टिमेशन चुकीचे असू शकतो समजा तो एस्टिमेशन अगदीच चुकीचा असू शकतो जर आपण या प्रकारची कोणती सिस्टम विकसित करत आहात असे समजू नका तर आपण एव्हिओनिक्स सिस्टम विकसित करीत आहात आणि असे कोणतेही एक्स्पर्ट नाही ज्यांना एव्हियनिक्स चे ज्ञान नाही अर्थात एस्टिमेशन चुकीचे असतील तर आता आपण तज्ञांच्या मूलभूत निर्णय पद्धतीच्या या चरणांबद्दल पाहूया म्हणूनच या पद्धतीत प्रथम असे होईल की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तिथे एक्सपर्टचा चा एक ग्रुप असेल एक व्यक्ती जो कॉर्डीनेटर म्हणून काम करेल संयोजक प्रत्येक तज्ञाला स्पष्टीकरण आणि एस्टिमेशन फॉर्म बरोबर सादर करतो आपण कोणत्या ऍक्टिव्हिटीज चे समन्वय कराल कॉर्डीनेटर प्रत्येक एक्सपर्टला तपशील आणि एस्टिमेशन फॉर्मसह सादर कराल आणि समन्वयक बैठकीचा एक ग्रुप कॉल करेल ज्यात एक्स्पर्ट एक कॉर्डीनेटर आणि एकमेकांशी अनुमान मुद्द्यांविषयी चर्चा करतात तर कॉर्डीनेटर बैठक बोलावेल जेथे तज्ज्ञ एस्टिमेशन ठरवण्याच्या मुद्द्यावर समन्वयकांशी आणि इतर तज्ञांशी चर्चा करतील त्यानंतर तज्ञ हे निनावीपणे फॉर्म भरतील मग समन्वयक एस्टिमेशन तयार करतो आणि सारांश वितरित करतो समन्वयक सारांश तयार करतो आणि नंतर तो पुनरावृत्ती फॉर्मवर अंदाजाचे सारांश वितरीत करतो मग समन्वयक विशेषत एक ग्रुप मीटिंग कॉल करतो तज्ञांनी त्यांच्या मुद्यावर चर्चा करण्यावर लक्ष केंद्रित करून जेथे त्यांचे एस्टिमेशन वेगवेगळे असते आता आम्हाला माहित आहे की तज्ञ काय आहे प्रत्यक्षात एक तज्ञ एक परिचित आहे आणि तज्ञ सिस्टमशी परिचित आहे आणि आपण विकसित करीत असलेल्या अँप्लिकेशन क्षेत्राबद्दल आणि आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानाविषयी त्याला माहिती आहे तर विशेषतः हे अगदी योग्य आहे जिथे विद्यमान कोड सुधारित करायचा आहे आणि विद्यमान कोड आधीपासून आहे आणि आपण सुधारित करण्याचा प्रयत्न करीत आहात तर आपण हा एस्टिमेशन करीत आहात या प्रकरणात बेसिक एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक उपयुक्त आहे परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की रिसर्च दाखवतो कि एक्स्पर्ट जजमेंट प्रॅक्टिस मध्ये आहे आणि हि दुसऱ्या मेथड वर आधारित आहे त्याला अनालॉजि मेथडलॉजि असे म्हणतात तर आपण अनालॉजि मेथडलॉजि काय पाहु ते पाहू म्हणूनच आपण पाहूया बेसिक एक्स्पर्ट जजमेंट मेथड कोणत्या टप्प्यांतून जाऊ शकते जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की या अनालॉजि मेथड नुसार स्टेप्स किंवा स्टेप्स या प्रमाणे आहेत त्यानंतर प्रथम सद्य प्रोजेक्टतील या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये ओळखा नंतर मागील वैशिष्ट्यांसह समान वैशिष्ट्ये ओळखा किंवा पहा सद्य आणि मागील प्रोजेक्ट मध्ये काही फरक आहेत की नाही ते पहा मग त्रुटी किंवा रिस्क असण्याची संभाव्य कारणे शोधून काढा मग ही अनिश्चितता कमी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नुसार उपाययोजना करा किंवा ही अनिश्चितता किंवा जोखीम कमी करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करावा लागेल जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की बेसिक जजमेंट टेक्निक हि बेसिक एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक आहे जे अनालॉजि एस्टिमेशन वर आधारित आहे तर तर अनालॉजि एस्टिमेशन म्हणजे काय प्रोजेक्टची किंमत समान अँप्लिकेशन डोमेनमधील प्रोजेक्टाशी तुलना करून मोजली जाते समजा आपण एक खासगी शैक्षणिक संस्थेसाठी एक प्रोजेक्ट विकसित केला आहे आणि पुढे आपण प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून डेव्हलप करत आहात एखाद्या सरकारी संस्थे साठी कोणती शैक्षणिक सिस्टिम आहे तर हे असेच प्रकारचे अँप्लिकेशन्स आहेत तर येथे आपण अकॅडेमिक ऑटोमेशन सिस्टिम डेव्हलप करताना खाजगी संस्था किंवा खाजगी विद्यापीठासाठी प्रस्तावित केलेल्या प्रोजेक्टसह आपण केलेल्या प्रोजेक्टाची तुलना करू शकता याचा अर्थ सरकारी विद्यापीठासाठी मग आपण एस्टिमेशन काय असू शकता ते पाहू शकता थोडेसे बदलू शकतात परंतु यामुळे योग्य तो निकाल मिळेल तर प्रोजेक्टची तुलना त्याच अँप्लिकेशन डोमेनमधील प्रोजेक्टाशी करून किंमत मोजली जाते म्हणूनच एक उदाहरण मी तुम्हाला आधीच दिले आहे की जर तुम्ही यापूर्वी एखाद्या खासगी संस्थेसाठी प्रोजेक्ट विकसित केला असेल आणि नंतर शासकीय शैक्षणिक संस्थेसाठी असाच प्रोजेक्ट विकसित केला असेल तर तर आपण सरकारी विद्यापीठ किंवा संस्था स्वयंचलित करण्यासाठी घेत असलेल्या नवीन प्रोजेक्ट साठी आपण प्रोजेक्टाची तुलना करू शकता आणि त्यानुसार एस्टिमेशन लावू शकता आता अनालॉजि एस्टिमेशन चे फायदे जे कदाचित ते अचूक असतील जर एखादा प्रोजेक्ट डेटा उपलब्ध असेल आणि लोक आणि साधने एकसारखे असतील तर ते कदाचित अचूक असतील जर आपल्याकडील प्रोजेक्ट डेटा उपलब्ध असेल तर प्रथम प्रोजेक्ट आणि लोक आणि साधने ते एकसारखेच आहेत हे फायदे असतील तोटे म्हणजे जर कोणताही अनुरूप प्रोजेक्ट हाताळला गेला नसेल तर ते अशक्य आहे जर समान प्रकारचे किंवा असे प्रकारचे प्रोजेक्ट पूर्वी केले नसतील तर हे आहेच सध्याच्या प्रोजेक्ट चे तुम्ही एस्टिमेशन करू शकत नाही तर हा तोटा आहे तर यासाठी व्यवस्थित देखभाल केलेला कॉस्ट डेटाबेस आवश्यक आहे तर यापूर्वी जे काही प्रोजेक्ट आहेत त्यांनी विविध कॉस्ट डेटाबेसमध्ये मेंटेन ठेवली पाहिजे तर कॉस्ट डेटाबेस मेंटेन ठेवण्यासाठी पद्धतशीरपणा आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात वापरू शकाल तर आता पुन्हा आपण एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक कडे जाऊया काय तोटे आहेत त्याचे प्रमाण मोजणे फारच कठीण आहे त्याचप्रमाणे एक्स्पर्ट किंवा एक्स्पर्ट ग्रुप द्वारे वापरल्या जाणार्या विविध घटकांचे डाक्युमेंट करणे कठीण आहे एक्स्पर्ट बायस असू शकतात कारण ते ह्यूमन बिईंग आहेत एक्स्पर्ट बायस असू शकतात ते आशावादी किंवा निराशावादी असू शकतात जरी त्यांच्यात गटातील एकमत कमी झाले आहे आणि तज्ञांची निर्णय पद्धत नेहमी अल्गोरिदम पद्धतींसारख्या इतर खर्चाच्या एस्टिमेशन पद्धतींना पूरक आहे म्हणूनच नेहमीच तज्ञांची निर्णय पद्धत ही अल्गोरिदम पद्धतीप्रमाणेच इतर एस्टिमेशन पद्धतीची पूर्तता करते तर आता आपल्याला दुसरा प्राप्त होईल जो वेटेज एव्हरेज एस्टिमेशन आहे येथे वेटेज एव्हरेज एस्टिमेशन ला सेन्सेटिव्ह अनॅलिसिस एस्टिमेशन म्हणून ओळखले जाते आणि येथे फक्त एकापेक्षा तीन एस्टिमेशन घेतले जातात कारण आपण जर बघितले हे कदाचित अचूक असू शकत नाही तर एकापेक्षा तीन एस्टिमेशन घेतले जातात म्हणूनच एक बेस्ट केस म्हणजे ओ किंवा ऑप्टिमिस्टिक केस नंतर वर्स्ट केस किंवा पेसिमेस्टीक केस आणि मोस्ट केस आणि मोस्ट लाइकली केस म्हणजे मेडिअन किंवा एम आपण घेऊ शकतो हे यापेक्षा अधिक अचूक एस्टिमेशन प्रदान करते जेव्हा आम्ही केवळ एका पद्धतीनुसारविचार करत असतो तर मग एस्टिमेशन तयार करण्यासाठी फॉर्मुले वापरले जातात तर फॉर्मुला असा आहे की एस्टीमेटेड एफर्ट म्हणजे ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू अधिक फोर टाइम्स मेडिअन व्हॅल्यू अधिक पेसमेस्टीक व्हॅल्यू डिव्हाइड सिक्स बाय तर प्रथम बेस्ट केस वर्स्ट केस आणि मोस्ट लाइकली केस च्या व्हॅल्यू शोधा आणि नंतर फॉर्मुल्याने एस्टीमेटेड एफर्ट मिळेल याचमुळे नाव वेटेज ऍव्हरेज एस्टिमेशन आहे इतर पद्धत म्हणजे एकमत अंदाज कॉन्सेन्स एस्टिमेशन येथे कॉन्सेन्स एस्टिमेशन मधील स्टेप म्हणजे प्रोजेक्ट ची संक्षिप्त माहिती एस्टीमॅटिंग टीम ला द्यावी लागेल त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एस्टिमेशन करण्या साठी कामाच्या घटकांची यादी दिली जाईल तर प्रत्येक व्यक्ती ला कामाच्या घटकांची यादी मिळेल त्यांचे एस्टिमेशन असणे आवश्यक आहे मग प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे या कामकाजाच्या घटकासाठी ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू आणि पेसिमेस्टीक व्हॅल्यू चे एस्टिमेशन काढते त्यानंतर एस्टिमेशन व्हाईट बोर्डवर लिहिलेले असतात आणि मग प्रत्येक व्यक्ती ज्याच्या आधारे त्यांनी एस्टिमेशन तयार केला त्या आधारावर आणि गृहीतकांवर चर्चा करते आणि शेवटी काही सूचना येऊ शकतात त्यानंतर पद्धतीनुसारसुधारित संच तयार केला जाईल मग आम्हाला ते घ्यावे लागेल कारण आपण ओ एम आणि पी मूल्यांची सरासरी घ्यावी लागणारी सरासरी आपण घेतलेल्या अंदाजांचा एक सुधारित संच मिळतो पेसिमेस्टीक व्हॅल्यू आपल्याला सरासरी घ्यावी लागेल आणि मग ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू मोजले जाण्याची शक्यता आहे आणि शेवटी ही मूल्ये आपण पाहिलेल्या वरील फॉर्मुल्यात वापरली जातात तर अशाप्रकारे कॉन्सेन्स एस्टिमेशन अनुसरण केले जाते आणि पुढे डेल्फी एस्टिमेशन आहे तर ते कॉन्सेन्स एस्टिमेशन टेक्निक मधील बदल आहे येथे जसे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ते एकॉन्सेन्स एस्टिमेशन चे एक फरक आहे येथे देखील तज्ञांची एक टीम असेल आणि तज्ज्ञांमध्ये समन्वय करण्यासाठी त्यांचे संयोजक असतील एक्स्पर्ट स्वतंत्रपणे एस्टिमेशन बांधू शकतात सामान्य पणे एक्स्पर्ट एस्टिमेशन स्वतंत्रपणे पार पाडतील ते त्यांच्या एस्टिमेशन मागील रॅशनल चा उल्लेख करतील की रॅशनल काय आहे त्यांनी काय गृहित धरले आहे ते पेपरात देखील नमूद करतील मग कॉर्डिनेटरतज्ञांनी घेतलेला एखादा असाधारण किंवा रॅशनल तर्क लिहून ठेवेल आणि नंतर कॉर्डिनेटर ते एस्टिमेशन किंवा रॅशनल बाकीच्या एक्स्पर्ट मध्ये प्रसार करेल बाकीच्या एक्स्पर्ट कडून त्यांचे एस्टिमेशन आल्यावर ते त्यांचे री एस्टिमेशन करतात परंतु येथे एक्स्पर्ट कधीही एकमेकांना भेटत नाहीत किंवा एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक मध्ये ते एकमेकांना भेटतात परंतु डेल्फी एस्टिमेशन नुसार कॉर्डीनेटर ची सर्वात महत्वाची भूमिका असते नंतर तो ते एस्टिमेशन बाकीच्या एक्स्पर्ट मध्ये प्रसार करेल एक्स्पर्ट त्यांच्या दृष्टिकोनावर चर्चा करण्यासाठी कधीही एकमेकांना भेटत नाहीत तर डेल्फी म्हणजे दोन किंवा अधिक राउंड मधील एक्स्पर्ट सर्वेक्षण आहे तर दुस राउंडपासून प्रारंभ झाल्यावर प्रथम राउंड संपल्यावर दुसर्या राउंडपासून प्रथम राउंड नंतर मागील राउंडच्या परिणामाबद्दल अभिप्राय दिला जातो मग तोच एक्स्पर्ट त्याने त्याच बाबींचे असेस करतो आणि पुन्हा एकदा बाकी एक्स्पर्ट च्या मताने प्रभावित होतो तो इतर एक्स्पर्ट च्या सूचना किंवा मते विचारात घेतो आणि नंतर त्याच गोष्टींचा पुन्हा एकदा मूल्यांकन करतो तो त्याच पॅरामीटर्सचा पुन्हा एस्टिमेशन करतो तर येथे महत्वाचे म्हणजे अनॉनिमिटी तर चरण या प्रमाणे आहेतः समन्वयक प्रत्येक तज्ञाला विशिष्ट आणि एस्टिमेशन फॉर्मसह सादर करतो नंतर समन्वयक एक ग्रुप बैठक बोलावतो ज्यात ते तज्ञ समन्वयक आणि एकमेकांशी आणि मग तज्ञांशी अनुमानांच्या मुद्द्यांवर चर्चा करतात आणि ते फॉर्म भरतात अज्ञातपणे आणि समन्वयक पुनरावृत्ती फॉर्मवर अंदाजाचे सारांश तयार करतो आणि त्याचे वितरण करतो आणि संयोजक विशेषत नमूद कारणास्तव नमूद केलेल्या ग्रुपच्या बैठकीला बोलावतात जेथे अंदाजे प्रमाण वेगवेगळे असते आणि तज्ञ ते फॉर्म भरतात पुन्हा अज्ञात पणे तज्ञ हे फॉर्म भरतात आणि चरण 4 आणि 6 योग्य रित्या जास्तीत जास्त राउंड्स ची पुनरावृत्ती करतात तर शेवटी आम्ही किंमतीबद्दल चर्चा केली आम्ही प्रथम प्राईस टू विन एस्टीमेशन मेथड वर एक पध्दत चर्चा केली आहे त्यानंतर आम्ही एलओसी किंवा एसएलओसी वापरुन साईझ एस्टिमेशन कसे करायचे ते सादर केले तसेच एक्स्पर्ट जजमेंट बेस्ड एस्टिमेशन टेक्निक तसेच बेसिक वेटेज ऍव्हरेज एस्टिमेशन कॉनसेन्सस एस्टिमेशन आणि डेल्फी वर देखील चर्चा केली त्यानंतर आम्ही अनालॉजि बेस्ड एस्टिमेशन देखील स्पष्ट केले आहे तर हे आम्ही घेतलेले संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद